आम्ही निगेटिव्ह फीडबॅक लूपमध्ये ऑप एम्पमध्ये सर्किट स्विचमध्ये व्हर्च्युअल शॉर्ट्सच्या संकल्पनेवर चर्चा केली आहे आता आम्ही निगेटिव्ह फीडबॅक मध्ये ट्रांजिस्टरसाठी देखील तेच करू शकतो मी एक विशिष्ट उदाहरण घेईन जे सोर्स फॉलॉअर म्हणून व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्त्रोत आहे आणि हेच तत्व इतर सर्व सर्किट्स वर देखील लागू होते सोर्स फॉलॉअरचे इन्क्रिमेंटल चित्र हेच आहे अगदी साधेपणासाठी मी इनपुट स्त्रोताचा रेसिस्टन्स वगळतो हे आमच्याकडे VGS आणि gmVGS आहे आता आपल्याला माहित आहे की सोर्स टर्मिनलवर दिसणारे आउटपुट व्होल्टेज Vi gmRL 1 gm RL द्वारे दिले जाते हे VGS हे दुसरे काही नसून Vi Vo आणि Vi Vo आहे आणि VGS हे 1 1 gm RL असेल सोर्स फॉलॉअरच्या व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोताविषयी चर्चा करीत असताना आम्ही म्हणालो की gmRL खूपच मोठा होतो कारण तो इन्फिनिटीकडे झुकतो आम्हाला एक आदर्श व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज स्रोत मिळेल जो Vo Vi प्रदान करतो म्हणजेच आदर्शपणे गेन एक समान आहे आणि इतर फीडबॅक सर्किट्स साठी इतर नियंत्रित स्त्रोतांसाठी तसेच आहे आम्ही दुसऱ्या फीडबॅक सर्किट चे दुसऱ्या नियंत्रित स्त्रोतांचे मूल्यांकन केले आम्ही असे मूल्यांकन केले आहे की ट्रान्झिस्टरचाgm खूप मोठा बनतो जेव्हा तो इन्फिनिटी कडे झुकतो तेव्हा सर्किट वर्तन आयडियल कडे झुकते आता आपण हे VGS च्या दृष्टीने चर्चा करू शकतो इन्क्रिमेंटल VGS चे काय होते जेव्हा VGS gmRL इन्फिनिटी होते जसे gm RL ∞ VGS शून्य बनते VGS शून्य बनले म्हणजे तिथे गेट आणि सोर्स टर्मिनल दरम्यान व्हर्च्युअल शॉर्ट आहे हे सामान्यतः असे नसते आपण व्हर्च्युअल शॉर्ट बद्दल फक्त ऑप एम्प मध्ये बोललो असे आहे कारण आता Ao चे मूल्य जे तुम्हाला ऑप एम्प मध्ये मिळेल ते खूप मोठे आहे ते काही हजारो मध्ये आहे कमीत कमी अजून gmRL ची मुल्य आपण ट्रांजिस्टर सर्किट मध्ये मिळवू शकता की ते खूप जास्त नाहीत ते कमी असू शकतात जसे की वीस किंवा तीस किंवा त्यात सारखे काहीतरी परंतु हे खरे आहे की जर gmRL इन्फिनिटी कडे झुकत असेल तर हे दोन नोड्स समान व्होल्टेज वर असतील आणि गेट हे सोबत व्हर्च्युअल शॉर्ट होईल तर जर ट्रान्झिस्टर निगेटिव्ह फीडबॅक असेल तर गेट आणि स्त्रोत दरम्यान एक व्हर्च्युअल शॉर्ट असेल आता हे सर्किटच्या द्रुत विश्लेषणाचा देखील एक उपयुक्त मार्ग आहे या प्रकरणात उदाहरणार्थ आपल्याला पूर्वी सर्किट माहित नसल्यास ते सोर्स फॉलॉअर आहे हे माहित नसल्यास परंतु ट्रांझिस्टर साठी फीडबॅक आहे हे आपण ओळखले आहे याला कसे ओळखावे हा एक हा दुसराच प्रश्न आहे मी येथे याला सामोरे जात नाही तर जर आपण तसे केले तर आपण गेट आणि स्त्रोत दरम्यान व्हर्च्युअल शॉर्ट गृहीत धरू शकता नंतर स्पष्टपणे Vo Vi आणि इतर सर्व नियंत्रित स्त्रोतांसाठी समान गोष्ट आहे दुसर्या उदाहरणांप्रमाणे मी व्होल्टेज नियंत्रित करंट स्त्रोत दर्शवितो ज्याचे इन्क्रिमेंटल चित्र असे की आपल्याकडे येथे लोड gmVGS आहे हे VGS आहे आता आपण आधीच मूल्यांकन केले आहे की करंट Io Vi gm 1 gmR आहे आणि तो अंदाजे Vi R जर gm R ∞ आणि आपण त्याचे मूल्यांकन VGS च्या संज्ञा मध्ये देखील त्या दृष्टीने करू शकता आता जर आपण असे गृहित धरले की गेट आणि स्त्रोत यांच्या दरम्यान व्हर्च्युअल शॉर्ट आहे तर काय घडते तर स्रोत गेटवर व्हर्च्युअल शॉर्ट केले जाते त्यामुळे स्रोत Vi च्या येथे असलेले वोल्टेज या रजिस्टर च्या माध्यमातून जाणारा करंट Vi भागिले R आहे आणि तोच करंट आउटपुट मधून वाहतो तो दुसरीकडे कुठेच जाऊ शकत नाही त्यामुळे आपण येथे एक करंट व्हर्च्युअल शॉर्ट गृहित धरले तर आपण ताबडतोब येथे असलेला करंट Vi R असायला हवा आणि अर्थातच प्रत्यक्ष एका ट्रान्झिस्टर मध्ये व्हर्च्युअल शॉर्ट नसू शकते कारण gm मर्यादित आहे त्यामुळे या करंट Vi R च्या जवळ असेल Vi R नक्की किती जवळ ते मूल्य यावर अवलंबून असते की gmR ची खरी किंमत काय आहे फक्त पुर्णत्वा साठी मला VGS साठी अभिव्यक्ती व्यक्त करू द्या या प्रकरणात VGS चे ची अभिव्यक्ती काढण्यासाठी तुम्ही काम करू शकता ती अशी येते Vi 1 1 gm R जे शून्य होते जसे gm R 0 आणि करंट नियंत्रित करंट स्रोतांमध्ये तसेच करंट नियंत्रित व्होल्टेज स्त्रोतामध्ये अगदी हेच घडते तर जर आपण या सर्व निगेटिव्ह फीडबॅक सक्षम नियंत्रित स्रोतांचे मूल्यांकन करू इच्छित असाल जिथे gm इन्फिनिटी कडे झुकत आहे हे खूप सोपे आहे आपण फक्त गेट आणि स्त्रोत दरम्यान व्हर्च्युअल शॉर्ट गृहित धरा हे आपल्याला ट्रान्सफर फंक्शनचे अंदाजे मूल्य तसेच इनपुट आणि आउटपुट रेसिस्टन्स देखील देते आता आपल्याला संपूर्ण सर्किट खाली ठेवावी लागेल आणि अचूक मूल्याचे कारण मिळविण्यासाठी विश्लेषण करावे लागेल याचा उपयोग ऑप एम्प सह अधिक वेळा केला जातो म्हणजे ऑप एम्प चा गेन खूपच जास्त असतो तर सिंगल ट्रांजिस्टर सर्किट मध्ये gm सारखे आकडे मिळतात त्याचे मूल्य फार जास्त नाही परंतु हेच तत्त्व आता पूर्ण सर्किट म्हणजे काय त्यासाठी लागू करते मी बायसिंगसह सोर्स फॉलॉअर चे संपूर्ण सर्किट पुन्हा ठेवतो हे सप्लाय व्होल्टेज Vdd ला जोडलेले आहे सर्वप्रथम बायस बिंदू स्थापित होतो आणि स्वतःला बायसिंग देण्याबद्दल निगेटिव्ह फीडबॅक येतो म्हणजेच जर वास्तविक ड्रेन करंट या करंट स्त्रोतापेक्षा जास्त असेल तर स्त्रोत व्होल्टेज वाढेल VGS कमी होईल आणि अखेरीस हे ऑपरेटिंग पॉईंट गेट सोर्स व्होल्टेज VT 2 2Io µnCoxWL ला स्थापित होईल आता मी याला C1 म्हणतो जेव्हा आपण सिग्नल Vi लागू करता तेव्हा काय होते आम्ही आमच्या इन्क्रिमेंटल चित्रात VGS 0 याचे मुल्यांकन केले आहे मी RL येथे दर्शविला नाही RL नेहमी सारखा असेल कॅपेसिटर शॉर्ट्स आहेत gmRL ∞ तर इन्क्रिमेंटल VGS शून्य आहे याचा अर्थ असा आहे की VGS ची किंमत समान राहील आणि आपण सिग्नल लागू करता तेव्हा देखील ते ऑपरेटिंग पॉईंट व्हॅल्यू सारखेच असेल म्हणून उदाहरणार्थ या संख्येत या दोन किंवा तीन व्होल्टमधील फरक तीन व्होल्ट होता आणि आपण एकल लागू करता तेव्हा देखील हे तीन व्होल्ट राहते तर ही व्हर्च्युअल शॉर्ट इन्क्रिमेंटल आहे जी संपूर्ण चित्रात व्हर्च्युअल शॉर्ट केली जाते VGS स्थिर राहील तिथे कोणतीही इन्क्रिमेंटल VGS नाही तर येथे Vi जे काही वेव्हफॉर्म वापरतो ते येथे काही लेव्हल शिफ्ट सह दिसून येतील म्हणजे ते कमी असेल तर त्यास खाली हलवले जाईल परंतु आकार अगदी सारखा असेल लोकांनी याला सोर्स फॉलॉअर असे संबोधण्या चे आणखी एक कारण आहे स्रोत गेट व्होल्टेज सारखा नसतो त्यांच्यात एक VGS एवढा फरक आहे परंतु तो गेट व्होल्टेजच्या हालचालींचे पालन करतो